मागील व्याख्यानाच्या आधारे आता आपण एका वर्कआऊट उदाहरणाकडे जाऊ आणि लॅटरली अनसपोर्टेड असलेल्या मेंबर च्या बेंडिंग स्ट्रेंथ ची रचना कशी मोजायची ते पाहू तर त्या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी प्रथम मी त्या व्याख्यानाची झलक दाखवीन ज्यावर आपण चर्चा केली होती ते म्हणजे प्रथम आपल्याला बेन्डिंग स्ट्रेस प्रतिक्रिया घटक xlt चे मूल्य शोधावे लागेल जर आपण लॅटरल टोर्शन बकलिंगमुळे xlt बेंडिंग अभिक्रिया घटकाचे मूल्य शोधू शकलो तर मी डिझाइन बेंडिंग चा कंप्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो आणि एकदा मला डिझाइन बेंडिंग व कंप्रेसिव्ह स्ट्रेस आढळली की मी डिझाइन बेंडिंगची स्ट्रेंथ शोधू शकतो तर शेवटी मेंबर ची डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधण्यासाठी मला प्रथम लॅटरल टोर्शन बकलिंगसाठी जबाबदार बेंडिंग स्ट्रेस रिडक्शन करणारा घटक शोधणे आवश्यक आहे तर ते xlt मूल्य मी या समीकरणातून शोधू शकतो जे आपण आधी दाखवले आहे आणि xlt चे मूल्य शोधण्यासाठी आपल्याला phi lt चे मूल्य शोधणे आवश्यक आहे आणि जेथे phi lt हे लॅटरल टोर्शन बकलिंगसाठी इम्परफेक्शन फॅक्टर अवलंबून असते जे अल्फा lt आहे आणि ते 0 21 असू शकते रोल्ड विभागासाठी आणि 0 49 वेल्डेड स्टील विभागासाठी आणि लॅम्बडा lt नॉन डायमेन्शनल शियर रेझिस्टन्स रेशो या सूत्रावरून मोजला जाऊ शकतो जिथे आपल्याला पुन्हा माहित असणे आवश्यक आहे की mcr mcr चे मूल्य म्हणजे इलास्टिक सॉरी लॅटरल टॉरशन बकलिंग मोमेंट आहे तर mcr म्हणजे mcr याची गणना यावरून केली जाऊ शकते जी इलास्टिक पार्श्विक टोर्शन बकलिंग मोमेंट आहे आणि ती या समीकरणा वरून आढळू शकते तर एकदा आपल्याला mcr चे मूल्य सापडले की मी शेवटी FBD चे मूल्य आणि नंतर MD चे मूल्य शोधू शकतो या सूत्रावरून Fcrb चे मूल्य देखील आढळू शकते अन्यथा मी सांगितल्याप्रमाणे आपण तक्ता 14 वरून शोधू शकतो ज्यामध्ये आपल्याला त्या समीकरणा द्वारे तपशीलवार गणना करण्याची आवश्यकता नाही तर फक्त आपण kl बाय ry आणि hf बाय tf चे मूल्य शोधू शकतो मग आपण टेबल 14 वरून शोधू शकतो की आपण Fcrb चे मूल्य शोधू शकतो तर एकदा आपल्याला Fcrb चे मूल्य सापडले की आपण fy आणि Fcrb शी संबंधित FBD शोधू शकतो म्हणून एकदा आपल्याला FBD मूल्य सापडले की आपण डिझाइन बेन्डिन स्ट्रेस शोधू शकतो तर या सूत्रासह आता आपण एका विभागाची डिझाइन बेन्डिन स्ट्रेस मोजूया तर प्रथम आपण पाहू की ISLV 300 ची डिझाइन बेन्डिन स्ट्रेस मोजण्यासाठी ठीक आहे तर जर आपण ISLV 9 किलो न्यूटन प्रति मीटर मग आपण लॅटरल सपोर्टेड आणि लॅटरल अनसपोर्टेड घेऊन डिझाइन बेन्डिन स्ट्रेस शोधूया लॅटेरल सपोर्टेड आपण आधीच केले आहे तथापि ते खूप सोपे आहे लॅटरल अनसपोर्टेड लॅटरली आधार असल्यास बेंडिंग स्ट्रेंथ काय येत आहे हे आपण पाहू आणि आपण याची तुलना लॅटरल अनसपोर्टेड मोमेंट शी करू त्याच मेंबर साठी किती कपात होत आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करू तर येथे गोष्टी सुलभ करण्यासाठी आपण असे गृहीत धरू शकतो की डिझाइन स्ट्रेंथ डिझाइन शिअर स्ट्रेंथ आणि लो शिअर सुलभतेपेक्षा कमी आहे तर लो शिअर लक्षात घेऊन आपण गोष्टींची गणना करू आणि बीम LLT ची प्रभावी लांबी 4 मीटर म्हणून दिली आहे आणि आपण Fe 410 श्रेणीचे स्टील वापरू शकतो तर या डेटासह आता आपण डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करूया तर डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ठीक आहे तर ISLV 300 चे गुणधर्म वितरित करा जे आपण SP 6 पासून शोधू शकतो कारण d हे 300 मिलिमीटर रुंदीच्या फ्लॅंजच्या 150 मिलिमीटर जाडीच्या वेव्हच्या 6 7 मिलिमीटर च्या समान आहे फ्लेंजची मिलिमीटर जाडी 9 4 मिलिमीटर च्या बरोबरीची असते आणि r x मूल्य 124 मिलिमीटर दिले आहे y बद्दलच्या x त्रिज्येच्या जाइरेशनची त्रिज्या 28 मिलिमीटर आहे ठीक आहे तर आपण येथे लिहित असलेली सर्व मूल्ये जी आवश्यक असतील तर z p z मूल्य आपण 554 32 गुणिले 10 क्यूब मिलीमीटर क्यूब शोधू शकतो हे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आणि इलास्टिक सेक्शन मॉड्युलस आहे जे आपण 488 9 गुणिले 10 क्यूब मिलिमीटर क्यूब शोधू शकतो आणि मी Iz 7333 गुणिले 10 चा घातांक 5 मिलिमीटर ते घातांक 4 मिलिमीटर ते घातांक 4 Iy म्हणून 376 गुणिले 10 चां घातांक 4 मिलिमीटर ते घातांक 4 म्हणून शोधू शकतो आणि मी वेव्ह Dची प्रभावी खोली D वजा 2 गुणिले tf अधिक r 1 म्हणून शोधू शकतो तर जर आपण या मूल्याची गणना केली तर आपण 251 2 मिलिमीटर इतकी प्रभावी खोली शोधू शकतो बरोबर आणि स्टीलच्या रोल्ड विभागासाठी लॅटरल टोर्शन अल्फा lt साठी इम्परफेक्शन फॅक्टर आपण 0 21 म्हणून शोधू शकतो कारण आपण स्टीलचा रोल्ड भाग वापरत आहोत तर स्टीलच्या रोल्ड विभागासाठी लॅटरल टोर्शनसाठी इम्परफेक्शन फॅक्टर 0 21 आहे बरोबर आणि आपण Fe 400 स्टील वापरत असताना आपण Fe 250 MPa वापरू शकतो आणि तक्ता 5 वरून गॅमा m 0 1 10 वापरू शकतो बरोबर तर ISLV 300 चे संबंधित गुणधर्म आता आढळतात ज्याच्या आधारे आपण प्रथम विभागाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करू मग तो प्लास्टिकचा असो किंवा सेमी कॉम्पॅक्ट तर त्यासाठी आपल्याला प्रथम शोधावे लागेल की B बाय tfB बाय tf चे गुणोत्तर 150 बाय 2 असेल कारण जर आपण असे पाहिले तर हे Bf आहे हे Bf150 आहे आणि B केंद्रापासून ते टोकापर्यंत असेल तर B बाय ओव्हर हँगिंग भाग B बाय tf म्हणजे प्रतलाची जाडी जी 9 4 येत आहे 7 98 जे 9 4पेक्षा कमी आहे आणि D बाय tw येत आहे 251 2 बाय 250 बाय 2 तर ही प्रतलाची जाडी tw 6 बरोबर 37 49 आणि हे 67 एप्सिलॉनपेक्षा कमी आहे तर मुळात या ठिकाणी वेव्हच्या शिअर बकलिंग आकाराची आवश्यकता नाही आपल्याला वेव्हवर शिअर बकलिंग तपासण्याची आवश्यकता नाही आणि ती कमी शिअर असल्याने देखील तर हे समाधानकारक आहे की आपण शिअर योग्यरित्या तपासू शकत नाही तर आता प्रथम आपण लॅटरली सपोर्टेड असलेल्या बीमचा विचार करू तर लॅटरली सपोर्टेड बीमसाठी कारण ते लो शिअर आहे म्हणून आपण MDला बीटा B गुणिले zp गुणिले fy बीटाB zpfy बाय गॅमा u0 म्हणून शोधू शकतो तर येथे बीटा B 1 असेल कारण यावरून आपण पाहू शकतो की हा प्लास्टिकचा विभाग आहे बरोबर तर प्लास्टिक विभागासाठी बीटा B मूल्य 1 आहे तर 1 गुणिले झेडपी मूल्य पूर्वी दिले गेले होते म्हणजे त्या आकृतीत IS पासूनSP 6 पासून झेडपी मूल्य SP6 मध्ये दिले जात नाही तुम्ही पाहू शकता की हा एक प्लास्टिक विभाग आहे बरोबर तर प्लास्टिक विभागासाठी बीटा B मूल्य 1 आहे तर 1 गुणिले zp मूल्य पूर्वी दिले गेले होते म्हणजे त्या आकृतीतून IS पासून SP6 पासून zp मूल्य SP6 मध्ये दिले जात नाही जे तुम्ही IS 800 2007 मध्ये शोधू शकता तर zp मूल्य 554 32 गुणिले 10 घन गुणिले f y म्हणजे 250 गुणिले 1 तर 125 298 किलो न्यूटन मीटर आणि ते कोणत्याही परिस्थितीत 1 2 zefy बाय गॅमा m0 च्या बरोबरीपेक्षा कमी असावे तर हे 1 2 गुणिले 488 9 z e इलास्टिक विभाग मॉड्यूलस आपण SP 6 पासून शोधू शकतो लक्षात ठेवा लवचिक विभाग मॉड्यूलस SP6 पासून आढळू शकतो परंतु प्लास्टिक विभाग मॉड्यूलस आपल्याला आय एस 800 2007 पासून शोधावा लागेल तर tp गुणिले f y आपण 250 भागिले गॅमा m0 हे 1 तर येथे हे 133 34किलो न्यूटन मीटर येत आहे तर याचा अर्थ असा की आपण 125 98 किलो न्यूटन म्हणून विचारात घेऊ शकतो म्हणून जेव्हा मेंबर ला लॅटरल सपोर्ट दिला जातो तेव्हा त्याची डिझाइन स्ट्रेंथ 125 98 किलो न्यूटन मीटर म्हणून मोजली जाते बरोबर आता आपण लॅटरल अनसपोर्टेड मुळे डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करू जर बीम लॅटरली असेल तर डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना कशी करायची ते पाहूया आणि आपण लॅटरली सपोर्टेड असलेल्या एकाशी तुलना करूया की आपल्याला किती घट होणार आहे तर त्या लॅटरली अनसपोर्टेड बीमसाठी आपण पहिला टॉर्सनल बकलिंग मोमेंट mcr शोधू शकतो कारण हा pi वर्ग E Iyबाय LLt स्क्वेअर गुणिले git अधिक pi वर्ग EIw LLt वर्ग बरोबर तर येथे आपल्याला या मूल्याची गणना करण्यापूर्वी आपल्याला सर्व पॅरामीटर चे मूल्य माहित असणे आवश्यक आहे जसे की बाजूकडील टोर्सनल बकलिंग LLt मुळे प्रभावी लांबी 4000 मीटर मिलिमीटर आहे बरोबर आता शिअर मॉड्युलस g आपण E भागिले 2 गुणिले 1 अधिक mu म्हणून शोधू शकतो तर E हे 2 गुणिले 10 ते 5 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग आणि 2 गुणिले 1 अधिक mu आहे mu हे स्टीलसाठी पॉइसन गुणोत्तर आहे ज्याचा आपण 0 3 म्हणून विचार करू शकतो तर गणना केल्यानंतर आपण शियर मॉड्युलस 676 92 गुणिले 10 घन म्हणून शोधू शकतो त्याचप्रमाणे टॉर्सनल स्थिरांक It आपण शोधू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे की हे खुल्या विभागासाठी ते Bit i घन बाय 3 आहे तर ते 2 गुणिले 150 असेल म्हणजे फ्लॅंजची रुंदी गुणिले फ्लॅंजची जाडी 9 4घन भागिले 3 आहे तर फ्लॅंजसाठी हे 1 आहे आणि वेव्हसाठी ते 300 वजा 2 गुणिले 9 4 असेल गुणिले tI क्यूब t म्हणजे 6 7 tw वेव्हची जाडी भागिले 3 ही वेव्हसाठी आहे ही फ्लॅंजसाठी आहे तर फ्लेंजसाठी आणि वेव्हसाठी टॉर्सनल स्थिरांक मोजला गेला आहे आणि तो 11 12 गुणिले 10 चा घातांक 4 मिलीमीटर ते 4 बरोबर तर आता आपल्याला सापडलेला टॉर्सनल स्थिरांक आपल्याला वार्पिंग स्थिरांक मिळेल जो आपल्याला माहित आहे की 1 वजा बीटा f गुणिले बीटा fIyhf वर्ग असेल आता येथे hf हे फ्लॅंजमधील मध्य ते मध्य अंतर आहे तर हे 300 वजा 9 4 म्हणजे d वजा tf केंद्र ते फ्लॅंजमधील मध्य अंतर तर हे 290 6 होत आहे मिलीमीटर तर hf आपण यावरून शोधू शकतो आणि बीटा f हा कॉम्प्रेशन फ्लॅंजच्या मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टेंशन फ्लॅंजच्या मोमेंट ऑफ इनर्शिया द्वारे कॉम्प्रेशन फ्लॅंजचा मोमेंट ऑफ इनर्शिया बनेल आणि I f c आणि I f t येथे समान आहेत कारण तो एक I विभाग आहे तर I विभागामुळे आपण I f c आणि I f t समान मानू शकतो तर हे 0 5 बरोबर तर बीटा f देखील आपण 0 5 म्हणून ठेवत आहोत आता आपण शोधू शकतो त्या वार्पिंग स्थिरांकाला मी मूल्य देतो तर हे बीटा f 0 5 गुणिले I y आपल्याला 376 गुणिले 10 पॉवर 4 मिळाले तर आपल्याला 290 6 हा hf आहे तर hf स्क्वेअर बरोबर तर आह Iw मूल्य 7 94 गुणिले 10 चा घातांक 10 मिलिमीटर म्हणून आढळू शकते बरोबर तर वारपिंग स्थिरांक Iw ची गणना 7 94 गुणिले 10चा घातांक 10 म्हणून केला जाऊ शकते आता पॅरामीटर्सची सर्व मूल्ये प्राप्त केली जातात तर आपण a च्या टोर्शनमुळे मोमेंट शोधू शकतो तर m c r आपण शोधू शकतो तरpi स्क्वेअर गुणिले E गुणिले II म्हणजे II म्हणजे 376 गुणिले 10 गुणिले 4 गुणिले LLt

lt वर्ग ही लॅटरल टोर्शनमुळे होणारी लांबी 4000 बरोबर 4000 वर्ग गुणिले g गुणिले It g गुणिले It तर g मूल्य आपण 76 92 गुणिले 10 घन म्हणून शोधू शकतो घन It मूल्य आपल्याला 11 22 गुणिले 10 चा घातांक 4 अधिक pi वर्ग EIw पाई वर्ग EIw 7 94 गुणिले 10 गुणिले 10 चा घातांक गुणिले LLt वर्ग 4000 वर्ग बरोबर तर mcr चे मूल्य मोजल्यानंतर आपण 92 45 किलो न्यूटन तर एकदा आपल्याला mcr चे मूल्य सापडले की आपण लॅम्बडा lt चे मूल्य शोधू शकतो तर mcr मूल्य आपण यावरून शोधू शकतो किंवा सोप्या समीकरणातून देखील आपण mcr ला pi वर्ग EIyhf बाय 2Lt वर्ग hf भागिले 2 Lt वर्ग म्हणून शोधू शकतो या दोन समीकरणा साठी mcr मूल्यांमध्ये किती फरक येत आहे हे तपासण्यासाठी मी याची गणना करीत आहे तर हे L L t भागिले r y भागिले h f भागिले t f वर्ग 0 जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण पाहू शकतो की pi वर्ग गुणिले 2 गुणिले 10 गुणिले 5 गुणिले 376 गुणिले 10चा घातांक 4 hf 290 6 बाय 2 गुणिले L L t म्हणजे 4000 वर्ग गुणिले 1 अधिक 1 गुणिले 20 गुणिले L L t गुणिले r y गुणिले h f म्हणजे 290 6 बाय tf म्हणजे 9 4 बरोबर तर यावरून आपण mcr मूल्य 96 92 किलो न्यूटन मीटर म्हणून शोधू शकतो तर जितका कमी असेल तितका याचा अर्थ तो कमी अधिक प्रमाणात जवळ येत आहे आता लॅम्बडा Lt मूल्य आपण पूर्वी बीटा Bz pz fy बाय mcr मिळवलेली मूल्ये ठेवून शोधू शकतो तर प्लास्टिक विभागासाठी बीटा B मूल्य 1 आणि zpz मूल्य 554 32 असेल आणि fy हे 250 आणि mcr मूल्य म्हणून आपण गणना केली आहे उच्च लॅम्ब्डा Lt मिळविण्यासाठी आपण कमी घेत आहोत तर कमी f B d मूल्य असे प्राप्त केले जाते 92 45 गुणिले 10 चा घातांक 6 तर हे मूल्य येत आहे 1 22 आणि ते 0 4 पेक्षा जास्त आहे तर लॅम्बडाचे मूल्य 0 4 पेक्षा जास्त आहे की नाही हे आपल्याला माहीत आहे मग लॅटरल टोर्सनल बकलिंगचा परिणाम विचारात घ्यावा लागेल तर नॉन डायमेन्शनल स्लेंडरनेस रेशोचे मूल्य आपण 1 22 म्हणून मोजू शकतो जे 0 4 पेक्षा जास्त आहे आणि 0 4 पेक्षा जास्त असल्याने आपल्याला लॅटरल टोर्सनल बकलिंग प्रभावाचा विचार करावा लागेल ठीक आहे तर आता आपण फाय Ltशोधू शकतो तर हे 0 5 गुणिले 1 अधिक अल्फा Ltअल्फा Lt मूल्य 0 21असेल येथे लॅम्बडाLt मध्ये 1 22 वजा 0 2 अधिक लॅम्बडा Lt वर्ग बरोबर तर फाय Lt मूल्य आपल्याला 1 35 मिळत आहे आता लॅटरल टोर्सनल बकलिंग आणि बेंडिंग कमी करणारा घटक xLt मुळे कमी होणारा घटक आपण शोधू शकतो तर आपल्याला माहित आहे की x L t हे φ L t अधिक φ L t वर्ग वजा λ t वर्ग चे वर्गमूळ आहे तर आणि ते 1 पेक्षा कमी असावे लागेल तर आता जर मी फाय Lt आणि लॅम्बडा LtI चे मूल्य ठेवले तर मी बेंडिंग स्ट्रेस कमी करणारा घटक x Lt हा 1 भागिले 1 अधिक 1 35 अधिक 1 35 चा वर्ग वजा 1 22 वर्ग म्हणून शोधू शकतो तर हा बेंडिंग स्ट्रेस कमी करणारा घटक आपण 0 52 बरोबर म्हणून शोधू शकतो आपण पाहू शकतो की बेंडिंग स्ट्रेस कमी करण्याचा घटक 0 52 येत आहे म्हणजे जवळजवळ पर्सेंट टक्के कपात करावी लागेल तर MD FBD डिजाइन बेंडिंग कंप्रेसिव्ह स्ट्रेस आता xLtFy गॅमा M0 मध्ये आढळू शकतो तर आता जर आपण बेंडिंग स्ट्रेस कमी करण्याच्या घटकाचे मूल्य 0 52 म्हणून प्रदान केले तर आणि Fy वाय 250 आणि गॅमा M 0 1 1 म्हणून नंतर आपण 118 2 बरोबर म्हणून मूल्य शोधू शकतो बरोबर 118 2 न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग तर आता MD डिझाइन कंप्रेसिव्ह बेंडिंग डिझाइन बेंडिंग मोमेंट आपण शोधू शकतो की हे बीटा Bzp गुणिले FBD आहे तर ते 1 गुणिले 554 32 गुणिले FBD 118 2 ते किलो न्यूटन मीटर करण्यासाठी आपण 10 चा घात वजा 6 ने गुणाकार करू शकतो तर 65 52 किलो न्यूटन मीटर बरोबर तर लॅटरल टोर्शन बकलिंगचा विचार केला जातो तेव्हा मेंबर ची डिझाइन बेंडिंग स्ट्रेस 65 52 किलो न्यूटन मीटर असते आणि पूर्वी आपल्याला MD125 98 किलो न्यूटन मीटर बरोबर तर आपण काय पाहू शकतो की जर लॅटरल टोर्शन बकलिंग मानले गेले तर याचा अर्थ असा की जर ते अनसपोर्टेड लॅटरली अनसपोर्टेड असेल तर डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ही 65 52 येत आहे आणि जर ते सपोर्टेड असेल तरडिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ 125 98 येत आहे जवळजवळ दुप्पट ठीक आहे तर या प्रात्यक्षिकावरून आपण पाहू शकतो की लॅटरल टोर्शन बकलिंग प्रभाव विचारात घेतला तर मेंबर ची डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ काही प्रमाणात कमी होत आहे याचा अर्थ जेव्हा विभाग लॅटरली अनसपोर्टेड असतो तेव्हा त्याची बेंडिंग स्ट्रेंथ काही प्रमाणात कमी होते आणि काय घट होईल जी लॅटरली टोर्शन LLT च्या लांबीच्या लॅटरल टोर्शनच्या आकारावर आणि आधार स्थितीवर अवलंबून असेल तर त्या पैलूंवर अवलंबून लॅटरल टोर्शन बकलिंगमुळे येणारा मोमेंट मोजला जाऊ शकतो आणि त्यातून शेवटी आपण डिझाइन बेंडिंग स्ट्रेस साठीचा स्ट्रेस रिडक्शन फॅक्टर करण्याचा घटक शोधू शकतो आणि एकदा आपल्याला लॅटरल टोर्शन बकलिंगमुळे डिझाइन बेंडिंग स्ट्रेस आढळला की आपण डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधू शकतो आणि या उदाहरणावरून आपण पाहिले आहे की जेव्हा मेंबर लॅटरल डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ च्या तुलनेत लॅटरली अनसपोर्टेड असतो तेव्हा डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ खूपच कमी होते पुढील वर्गात आपण डिझाइन प्रक्रियेबद्दल चर्चा करू आणि एखाद्या मेंबर च्या विभागाचा आकार जेव्हा लॅटरली अनसपोर्टेड असेल तेव्हा तो कसा शोधायचा हे पाहण्यासाठी आपण एका उदाहरणातून जाऊ मी आज असा निष्कर्ष काढतो आता आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली आहे याचा अर्थ असा आहे की आपण समीकरणा द्वारे जे काही मोजले आहे ते देखील या तक्त्याद्वारे केले जाऊ शकते आता मी टेबलचा वापर करून प्रात्यक्षिक करीत आहे आता तुम्ही पहा की आपल्याला K L भागिले R S O माहित आहे का उदाहरणार्थ येथे K L भागिले R S O हे 4000 भागिले 28 आहे तर हे 142 होत आहे 86 आणि एच गुणोत्तर देखील आपल्याला 30 मिळत आहेत 9 आणि याच्याशी संबंधित आपण तक्ता 14 वापरू शकतो आणि f y 250 साठी आपण f c r b चे मूल्य शोधू शकतो बाजूकडील टोर्शन बकलिंगमुळे बेंडिंग स्ट्रेस f c r b आपल्याला 155 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग म्हणून आढळतो आता समीकरण वापरून जर तुम्हाला f c r b मूल्य दिसले तर आपल्याला ला 153 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग असे आढळले तर जे तुलनात्मक आहे ते आपण टेबल 155 मधील इंटरपोलेशन द्वारे मिळवत आहोत आणि समीकरणा चा वापर करून आपल्याला 153 मिळत आहे तर फार लवकर मी टेबल 14 द्वारे f c r b चे मूल्य शोधू शकतो आता पुन्हा जर आपण टेबल 13 चा वापर f c r b व्हॅल्यू आणि f y व्हॅल्यूशी संबंधित केला तर मी डिझाईन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस f b d शोधू शकतो आता आता तक्ता 13 आपण कोणती तक्ता वापरणार आहोत तक्ता 13 a किंवा b हे विभागावर अवलंबून आहे तर जसे आपण स्टील रोल्ड सेक्शन वापरत आहोत तरअल्फा t आपण 0 21 बरोबर म्हणून वापरत आहोत आणि म्हणून आपण तक्ता 13a वापरत आहोत तर जर आपण f c r b शी संबंधित टेबल 13 a 155 म्हणून आणि f y 250 म्हणून वापरला तर आपल्याला 109 म्हणून p d मूल्य मिळते 53 तर md मूल्य आपण 60 71 किलो न्यूटन मीटर म्हणून शोधू शकतो आणि समीकरण वापरून जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला 65 5 किलो न्यूटन मीटर म्हणून md मूल्य मिळते तर त्या सर्व समीकरण वापरण्याऐवजी आपण फक्त तक्ता 13 आणि तक्ता 14 वापरू शकतो मग आपण md चे मूल्य शोधू शकतो तर टेबल 13 आणि टेबल 14 वापरून आपण खूप लवकर md चे मूल्य शोधू शकतो